चला शेवटच्या वर्गाच्या संक्षिप्त पुनरावलोकनासह प्रारंभ करूया शेवटच्या वर्गामध्ये आपण 2 महत्वाच्या संकल्पना पाहिल्या आहेत पहिले म्हणजे अवस्थांची घनता आपण हे g म्हणून दर्शविले अवस्थांची घनता म्हणजे इलेक्ट्रॉन व्यापण्यासाठी उपलब्ध अवस्थांची संख्या होय आपण एका साध्या नमुन्याकडे पाहिले जिथे आपल्याकडे कोणतीही क्षमता नसलेला एकसमान त्रिमितीय घन आहे अशा परिस्थितीत आपल्याला आढळले की अवस्थांची घनता ऊर्जेच्या वर्गमूळाशी थेट प्रमाणात असते त्यामुळे जसजशी उर्जा वाढत जाते तसतसे इलेक्ट्रॉन व्यापण्यासाठी उपलब्ध अवस्थांची एकूण संख्या देखील वाढते आपण आणखी एक संकल्पना पाहिली ज्याला फर्मी कार्य म्हणतात हे f द्वारे दर्शविले जाते फर्मी कार्य आपल्याला सांगते की एका इलेक्ट्रॉन f द्वारे ऊर्जा अवस्थेच्या व्यापणाची शक्यता11expE EfkTअसते आपण पाहिले की तापमान शून्य केल्विनच्या बरोबरीचे असते जर E हे Ef पेक्षा कमी असेल तर f हे 1 असते याचा अर्थ फर्मी उर्जेच्या खालील सर्व स्तर व्यापलेले असतात Ef पेक्षा E वर f हे 0 असते याचा अर्थ फर्मी ऊर्जेच्या वर सर्व स्तर रिक्त नसतात आणि आपण पाहिले की कोणत्याही तापमानामध्ये ऊर्जा E ही Ef च्या सामान असते f अर्धे असते जेव्हा ऊर्जा kT पेक्षा जास्त असते तेव्हा आपण बोल्ट्झमॅन कार्याद्वारे फर्मी कार्याचा अंदाज लावू शकतो तर हे घातांक वजा E Ef ओव्हर kT बनते जे बोल्ट्झमन कार्य आहे आणि हे बरोबर असते तर आपण शेवटच्या वर्गामध्ये हेच पाहिले आहे आपण अर्धसंवाहकांमध्ये इलेक्ट्रॉन संपूर्ण प्रमाणाची गणना करण्यासाठी अवस्था आणि फर्मी कार्याच्या घनतेच्या या संकल्पना वापरू आणि प्रथम आपण आंतरिक अर्धवाहकांपासून सुरुवात करू आपण आंतरिक अर्धसंवाहकांपासून सुरुवात करू आणि यासाठी दुसरे नाव शुद्ध अर्धवाहक असे आहे इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण प्रमाणामध्ये वाहक प्रमाण मोजण्यासाठी आपण अवस्थांची घनता आणि फर्मी कार्याच्या संकल्पना वापरू आपण इलेक्ट्रॉनची गतिशीलता आणि वाहकता या संकल्पना देखील परिभाषित करू एकदा आपण हे आंतरिक अर्धवाहकांसाठी केले की आपण बाह्य अर्धवाहकांकडे पाहू तर आंतरिक अर्धवाहक काय आहेत ही अशी सामग्री आहे जी चौकाटमधील अर्धसंवाहकांमध्ये एकल स्फटिक आहे आणि त्यामध्ये अशुद्धता किंवा दोष नाहीत आपण नंतर पाहू की अशुद्धी किंवा दोष नसावेत हे महत्वाचे का आहे आपण बहुतेकवेळा काय करतो तर आपण सिलिकॉनचा वापर हा पदार्थ म्हणून करतो कारण आजच्या मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये सिलिकॉन ही प्रमुख सामग्री असते परंतु आपण विकसित केलेल्या सर्व संकल्पना इतर अर्धवाहकांवर तितक्याच लागू केल्या जाऊ शकतात आणि नंतर जेव्हा आपण उदाहरणे बघतो तेव्हा सिलिकॉनशी तुलना आणि तफावत करणारे इतर साहित्य देखील पाहू परंतु बहुतांश भागांसाठी आपण सिलिकॉनचा वापर करू मी आधी नमूद केले आहे की आंतरिक विरूद्ध आपल्याकडे बाह्य अर्धवाहक देखील आहेत हे डोपेड अर्धवाहक आहेत जर आपण अनुप्रयोगांच्याउपयोगाच्या दृष्टीने पाहिले तर आंतरिक अर्धवाहकांमध्ये काही अनुप्रयोगउपयोग असतात परंतु संपूर्ण नाही तर बाह्य अर्धवाहक जवळजवळ नेहमीच वापरले जातात फोटो ल्युमिनेसेन्स प्रयोगांच्या बाबतीत किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकांमध्ये क्ष किरणांसाठी सेन्सर म्हणून बहुतेक आंतरिक अर्धवाहक ऑप्टिकल सेन्सर म्हणून वापरले जातात तर हे सेन्सर आहेत ज्यांना ऊर्जा विखुरणारे क्ष किरण विश्लेषण म्हणतात सहसा त्या प्रकरणांमध्ये एकतर आंतरिक सिलिकॉन किंवा जर्मेनियमचा वापर द्रव नायट्रोजन तापमानापर्यंत थंड करण्यासाठी केला जातो परंतु बहुतेक अनुप्रयोगांसाठी बाह्य अर्धसंवाहकांना प्राधान्य दिले जाते आपण प्रथम आंतरिक पासून प्रारंभ करू आणि एकदा आपण या संकल्पना विकसित केल्या की आपण त्यांचा वापर करू बाह्य अर्धसंवाहकांना समजून घेऊ तर आपण आंतरिक सिलिकॉनपासून प्रारंभ करूया जसे आपण आधी पाहिले की सिलिकॉनच्या बाह्य आवरणाची इलेक्ट्रॉनिक सरंचना 3s2 3p2 आहे एकूण 4 इलेक्ट्रॉन्स आहेत s आणि p कक्षा आपल्याला 4 sp3 संकरित कक्षा देण्यासाठी संकरित करतात आणि आपण नंतर पाहिले की जेव्हा या कक्षा एक घन बनतात तेव्हा आपल्याला एक व्हॅलेन्स बँड देतात जो पूर्णपणे भरलेला असतो आणि एक वाहक बँड जो पूर्णपणे रिक्त असतो मी येथे बँड आकृती दर्शवितो आपल्याकडे एक व्हॅलेन्स बँड आहे जो पूर्णपणे भरलेला आहे आपल्याकडे एक वाहक बँड आहे जो रिक्त आहे येथे y अक्ष हा ऊर्जा दर्शवितो सहसा ऊर्जेचा संदर्भ व्हॅलेन्स बँडच्या तळाशी असतो तर व्हॅलेन्स बँडचा तळ 0 दिला आहे Ev हे व्हॅलेन्स बँडच्या वरच्या भागाला सूचित करतो आणि Ec हे वाहक बँडच्या तळाला सूचित करतो व्हॅलेन्स बँडच्या वरच्या आणि वाहक बँडच्या तळाशी असलेला फरक म्हणजे बँड अंतर होय 0 केल्विनवर सिलिकॉनच्या बाबतीत आपण Eg म्हणतो सामान्य तपमानावर Eg चे मूल्य सुमारे 1 17 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते किंचित कमी म्हणजे 1 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स असते वाहक बँडच्या वरच्या भागाला सहसा Ec χ असे दर्शविले जाते जेथे χ हे इलेक्ट्रॉन संबंध आहे सिलिकॉनसाठी χ चे मूल्य सुमारे 4 05 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते तर 0 केल्विनवर आपल्याकडे एक व्हॅलेन्स बँड असतो जो पूर्णपणे भरलेला असतो आणि एक वाहक बँड जो 0 केल्विन वरील कोणत्याही तापमानात पूर्णपणे रिकामा असतो आपण आधी पाहिले की आपल्याकडे इलेक्ट्रॉनचे औष्णिक उत्तेजन थर्मल एक्सिटेशन असेल जेणेकरून व्हॅलेन्स बँडमधील इलेक्ट्रॉन वाहक बँडमध्ये जाऊ शकतील आणि छिद्रांच्या होल मागे राहतील तर 0 केल्विन पेक्षा जास्त तापमानावर आपल्याकडे वाहक बँड आणि छिद्रांमध्ये इलेक्ट्रॉन असतात जे इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँडमध्ये उपलब्ध नसतात आपण हे देखील पाहिले की औष्णिक उत्तेजना थर्मल एक्सिटेशन व्यतिरिक्त आपण बँड अंतरच्या पलीकडे वाहकांना उत्तेजित करण्यासाठी प्रकाश वापरू शकतो जर साहित्याचा बँड अंतर Eg असेल तर वाहकांना उत्तेजित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रकाशाची तरंगलांबी म्हणजेच hcλ होय आपण ही गणना सिलिकॉनसाठी करू शकतो जिथे आपल्याला आढळले की λ हे अंदाजे 1000 नॅनोमीटर आहे आणि हे IR क्षेत्रामध्ये पसरलेले असते जोपर्यंत आपण 1000 नॅनोमीटरपेक्षा कमी असलेल्या तरंगलांबीसह प्रकाश चमकतो याचा अर्थ उर्जा ही बँड अंतरपेक्षा जास्त असेल आपण नेहमी व्हॅलेन्स बँडपासून वाहक बँडपर्यंत वाहकांना उत्तेजित करू शकता तर हे स्पष्ट करते सिलिकॉन अपारदर्शक आहे कारण दृश्यमान प्रकाशाची तरंगलांबी 1000 नॅनोमीटरपेक्षा कमी आहे दृश्यमान श्रेणी 400 ते 800 नॅनोमीटर आहे याचा अर्थ सिलिकॉन दृश्यमान प्रकाश शोषून घेण्यासाठी आणि इलेक्ट्रॉन आणि छिद्र निर्माण करण्यासाठी सक्षम असेल त्याचप्रमाणे SiO2 जे काचेचे आहे त्यामध्ये अंदाजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्टचे बँड अंतर असते म्हणून जर आपल्याकडे SiO2 मध्ये बँड अंतर असेल तर अंदाजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स असतात याचा अर्थ व्हॅलेन्स बँडपासून वाहक बँडपर्यंत इलेक्ट्रॉन उत्तेजित करण्यासाठी आवश्यक तरंगलांबी अंदाजे 106 नॅनोमीटर असते तर सिलिकॉनपेक्षा दहा पट कमी हे अतिनील क्षेत्रामध्ये असतात तर काच पारदर्शक का असते हे पुन्हा स्पष्ट करते तर येथे सिलिकॉनवर परत येऊ हे सामान्य तपमानावर असे चित्र आहे आपल्याकडे वाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडे व्हॅलेन्स बँडमध्ये छिद्र आहेत आणि हे इलेक्ट्रॉन आणि छिद्र अस्थानीकृत करण्यासाठी मांडले गेले आहेत म्हणजे ते घनमधून हालचाल करू शकतात इलेक्ट्रॉन आणि छिद्र तयार करण्याची प्रक्रिया ही एक गतिशील प्रक्रिया आहे जिथे इलेक्ट्रॉन आणि छिद्र सतत तयार होत असतात त्याच वेळी इलेक्ट्रॉन देखील व्हॅलेन्स बँडमध्ये परत येतात आणि छिद्रांसह पुन्हा एकत्र होतात जेणेकरून ते देखील काढून टाकले जातात निर्मिती आणि पुनर्संयोजन घडते जेणेकरून आपण म्हणू शकतो की ही एक गतिशील प्रक्रिया आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचे समतोल प्रमाण आहे आणि हे प्रमाण तापमानावर अवलंबून असते आपण असे म्हणू की आपल्याकडे इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचे समतोल प्रमाण आहे आणि हे तापमानावर अवलंबून आहे जेव्हा आपण विद्युत क्षेत्र लागू करतो तेव्हा हे इलेक्ट्रॉन आणि छिद्र मूलतः हालचाल करू शकतात तर मी फक्त योजनाबद्धपणे सिलिकॉनचा एक घन दाखवतो आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडे छिद्रे आहेत आपण इलेक्ट्रिक क्षेत्र लावू इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉन हे क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने जातील छिद्रे क्षेत्राच्या दिशेने जातील आणि शेवटी तुम्हाला विद्युत् प्रवाह मिळेल विद्युत् प्रवाह हे इलेक्ट्रॉन वाहक बँडमध्ये आणि छिद्र व्हॅलेन्स बँडमध्ये फिरल्यामुळे तयार होते कोणत्या घटकांवर विद्युत् प्रवाह अवलंबून आहे चला ते पुढे पाहू विद्युत् प्रवाह किंवा वाहकता आपण याबद्दल विचार करू इच्छित असल्यास हे आंतरिक अर्धवाहकाच्या बाबतीत दोन घटकांवर अवलंबून असते पहिले म्हणजे उपलब्ध इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचे प्रमाण म्हणून इलेक्ट्रॉन आणि छिद्र जितके जास्त इलेक्ट्रॉन आणि छिद्रांच्या वाहकताचे प्रमाण जास्त असते आपण सिग्मा चिन्हाने वाहकता दर्शवू शकतो आणि मी एवढेच म्हणेन की जर प्रमाण वाढले तर सिग्मा देखील वाढेल पुढील घटक ज्यावर वाहकता अवलंबून असते ते म्हणजे इलेक्ट्रॉन आणि छिद्र हे जाळीने विखुरण्यापूर्वी किती विखुरले जाऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा की आपल्यकडे इलेक्ट्रॉन आहेत जे वाहक बँडमध्ये फिरत असतात आणि आपल्याकडे छिद्र असतात जे व्हॅलेन्स बँडमध्ये फिरत असतात परंतु हे सिलिकॉन अणूंच्या घनतेतून फिरत असतात जर तुम्ही आंतरिक सिलिकॉन बघत असाल आणि हे सर्व अणू कंपित होत असतील म्हणजे हे इलेक्ट्रॉन आणि छिद्र या अणूंशी परस्पर क्रिया करू शकतात आणि विखुरले जाऊ शकतात अर्धसंवाहकाच्या बाबतीत हे इलेक्ट्रॉन आणि छिद्र सामग्रीमधून प्रवाहित होण्यासाठी मांडले जातात हे समजून घेण्यासाठी आपण एक परिमाण परिभाषित करतो ज्याला आपण गतिशीलता म्हणतो गतिशीलता हे μ द्वारे दर्शवले जाते आणि μ साठी अभिव्यक्ती म्हणजे जर आपण इलेक्ट्रॉनकडे पहात असाल तर तुम्ही म्हणू शकता की μe हे τe वर me होय आपण छिद्र μh साठी एक समान अभिव्यक्त लिहू शकता तर μe एका घटकावर τe आणि इलेक्ट्रॉनच्या प्रभावी वस्तुमानावर τh एका घटकावर τh आणि छिद्रांच्या प्रभावी वस्तुमानावर अवलंबून असते तर μe आणि μh ही गतिशीलता आहे τe आणि τh हे दोन विखुरलेल्या घटनांमधील वेळ दर्शवतात तर जर τe आणि τh जास्त असतील म्हणजे दोन विखुरलेल्या घटनांमधील वेळ जास्त असेल तर इलेक्ट्रॉन विखुरण्याआधी मोठ्या अंतराने प्रवास करू शकतात अशा परिस्थितीत जर हे दोन जास्त असतील तर गतिशीलता देखील जास्त असते आणि म्हणूनच वाहकता देखील जास्त आहे तर आपण म्हणू शकतो की जर μe आणि μh वाढले तर वाहकता वाढेल जर विखुरणे कमी असेल तर वाहकता वाढेल म्हणून आपण पाहिले की वाहकता दोन पदांवर अवलंबून असते एक प्रमाण दुसरी गतिशीलता वाहकतेसाठी समीकरण लिहिण्यासाठी आपण हे एकत्र ठेवू शकतो म्हणून जर σ ही वाहकता असेल तर सिग्मा हे n e μe p e μh होय आता हे एक अतिशय महत्वाचे समीकरण आहे जिथे वाहकता ही इलेक्ट्रॉनचे प्रमाण आणि गतिशीलतेशी संबंधित आहे आणि हे समीकरण खरे आहे आपल्याकडे आंतरिक अर्धवाहक किंवा बाह्य अर्धवाहक असेल n आणि p म्हणजे छिद्रांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या प्रमाणाचा संदर्भ होय जे आपण आधी पाहिलेले पहिले घटक आहेत e हे विद्युत चार्ज इलेक्ट्रिक चार्ज आहे जे 1 6 x 10 19 कुलम्बस आहे तर ती सामग्री आहे आणि μe आणि μh ही इलेक्ट्रॉन आणि छिद्रांची गतिशीलता आहे जर आपण ही अभिव्यक्ती पाहिली तर प्रमाण जास्त असेल म्हणून n आणि p जास्त तर गतिशीलता जास्त असते त्याचप्रमाणे μe किंवा μh जास्त तर वाहकता जास्त गतिशीलतेसाठी वैशिष्ट्यपूर्ण एकके हे मीटर चौरस व्होल्ट प्रति सेकंद आहे तर गतिशीलतेसाठी युनिट्स एकतर मीटर स्क्वेअर प्रति व्होल्ट प्रति सेकंद वापरू शकतात तुम्हाला असेही आढळेल की काही पुस्तके सेंटीमीटर स्क्वेअर व्होल्ट प्रति सेकंदात मूल्य देतात चला सिलिकॉनसाठी गतिशीलता मूल्ये पाहू आपल्याकडे सिलिकॉन μe आहे जे वाहक बँडमधील इलेक्ट्रॉनची गतिशीलता सुमारे 1350 सेंटीमीटर स्क्वेअर व्होल्ट प्रति सेकंद आहे जर आपल्याला हे SI एककमध्ये रूपांतरित करायचे असेल तर आपण फक्त 104 ने भाग करा तर हे 0 1350 mu h आहे जे छिद्रांच्या हालचालीचे व्हॅलेन्स बँडमधील छिद्रांची हालचाल दर्शवते तर सुमारे 450cm2V 1s 1 किंवा आपण हे 104 ने विभाजित करू शकता वरचा भाग 1 350 असावा फक्त ते पुन्हा लिहू तर ही वाहकता मूल्ये आहेत इलेक्ट्रॉन आणि छिद्रे या दोन्हीसाठी सिलिकॉनच्या बाबतीत आपण गतिशीलता विखुरण्याआधी सामग्रीमधून इलेक्ट्रॉनची हलण्याच्या क्षमता म्हणून परिभाषित करतो आपण हे देखील पाहिले की गतिशीलता विखुरलेल्या वेळेवर अवलंबून असतात विखुरलेल्या वेळेसाठी काही गणना करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो म्हणून सिलिकॉनच्या बाबतीत विचार करू आणि आपण फक्त इलेक्ट्रॉन बद्दल बोलू आणि छिद्रांसाठी समान गणिते वापरू सिलिकॉनच्या बाबतीत विचार करू जेव्हा μe हे 1350 असेल आम्ही पूर्वी असेही म्हटले होते की mu विखुरणाऱ्या वेळेशी संबंधित आहे अभिव्यक्ती τe वर me होती फक्त अटींची पुनर्रचना केल्याने आपल्याला τe मिळते तर मी फक्त हे पद येथे घेतले आणि नंतर E खाली आणले सिलिकॉनच्या बाबतीतme सुमारे 0 26 me आहे जेथे me हे एका इलेक्ट्रॉनचे वस्तुमान आहे आणि me एक मूल्य आहे τe चे मूल्य मिळवण्यासाठी आम्ही येथे संख्या बदलू शकतो तर 1350 आणि 10 4 ने गुणाकार करून SI एककमध्ये रूपांतरित करू शकतो जर आपण गणित केले तर τe हे 2 x 10 1 सेकंद किंवा 0 2 पिकोसेकंद जेथे 1 पिकोसेकंड हे 10 12 सेकंद आहे असे कार्य करते तर यावेळी 0 2 पिकोसेकंद सिलिकॉनमधील इलेक्ट्रॉनसाठी दोन विखुरलेल्या घटनांमधील वेळ दर्शवतात जे वाहक बँडमधून फिरत असतात तर τe दोन विखुरलेल्या घटनांमधील वेळेचा संदर्भ देते आणि आपण इलेक्ट्रॉन बद्दल बोलत असल्याने हे वाहक बँडमधील इलेक्ट्रॉनसाठी आहे आपल्याला 0 2 पिकोसेकंदांच्या काळात या दोन विखुरणाऱ्या घटना दरम्यानच्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाचे अंतर किंवा इलेक्ट्रॉन प्रवाहाचे अंतर देखील मोजू शकतो जर आपण पहिले की इलेक्ट्रॉन मध्ये m e द्वारे दिलेल्या वस्तुमानाने आणि v t h द्वारे दिलेल्या वेगाने पाहिले तर गतिज ऊर्जा म्हणजे अर्धा m v स्क्वेर आहे ही इलेक्ट्रॉनची गतीज ऊर्जा आहे बहुतेक घन पदार्थांच्या बाबतीत आम्ही असे म्हणू शकतो की गतीज ऊर्जा अंदाजे औष्णिक ऊर्जेच्या बरोबरीची असते ही अंदाजे 32 kT च्या बरोबरीची असते जेथे k बोल्टझमॅन स्थिरांक असते k चे मूल्य 1 38 x 10 23 जूल प्रति केल्विन असते या अभिव्यक्तीच्या बरोबरीने आपण v थर्मल किंवा इलेक्ट्रॉनच्या वेगाचे मूल्य शोधू शकतो म्हणजेच 3kTme होय हे पुन्हा सर्व संख्यांना जोडते आपण ही गणना सामान्य तापमानावर करत आहोत तर तापमान 300 केल्विन आहे जर आपण हे केले तर v थर्मल 1 16 x 105 m s 1 असेल तर v थर्मलची गणना 1 x 105 प्रति सेकंद असावी पूर्वी आपण पाहिले की दोन विखुरलेल्या घटनांमधील वेळ 2 x 10 13 सेकंद किंवा 0 2 पिकोसेकंद होता तर दोन विखुरलेल्या घटना दरम्यान इलेक्ट्रॉनने केलेले अंतर म्हणजे v थर्मल टाइम्स टाऊ होय जे आपण गणित केल्याने 2 33 x 10 8 मीटर किंवा अंदाजे 23 नॅनोमीटर आहे हे दृष्टीकोनात ठेवण्यासाठी आपण असे म्हणू शकतो की सिलिकॉनसाठी जाळी स्थिरांक 0 54 नॅनोमीटर आहे तर जाळी स्थिरतेच्या दृष्टीने प्रवाह केलेले अंतर 230 54 आहे जे आपण पाहिले तर अंदाजे 43 युनिट सेल्स आहेत तर दोन विखुरलेल्या घटनांमधील वेळ खरोखरच लहान असतो म्हणून वेळ पिकोसेकंदांच्या क्रमानुसार असतो परंतु आपले इलेक्ट्रॉन इतके उच्च वेगाचे असतात की वेग सुमारे 105 s 1 असतो आपल्याला आढळले की इलेक्ट्रॉन प्रत्यक्षात बराच अंतर प्रवाह करतो ती दुसरी टक्कर होण्याआधी आणि नंतर विखुरण्यासाठी तो जवळजवळ 40 युनिट सेल्सचा प्रवाह करतो गतिशीलता नेहमी तापमानाचे कार्य असते जोपर्यंत आपण कोणतीही अशुद्धता जोडत नाही तोपर्यंत ती भौतिक मालमत्ता म्हणून देखील विचारात घेतली जाऊ शकते नंतर जेव्हा आपण बाह्य अर्धसंवाहकांकडे पाहू तेव्हा आपल्याला आढळेल की डोपंट्सचे प्रमाण वाढल्याने गतिशीलता कमी होते मूल्ये पाहण्यासाठी आपण सिलिकॉनच्या गतिशीलतेची तुलना इतर अर्धसंवाहकांशी करू शकतो मी येथे सिग्मासाठी अभिव्यक्ती लिहितो आपण पाहिले की सिलिकॉनमध्ये इलेक्ट्रॉनची गतिशीलता सुमारे 1350 cm2 V 1 s 1 होती हे सिलिकॉनसाठी आहे जर आपल्याकडे जर्मेनियम असेल तर जर्मेनियमची गतिशीलता थोडी जास्त असेल μe हे 3900 आहे ते जर्मेनियमचे मूल्य आहे गॅलियम आर्सेनाइड आणखी जास्त आहे आपण एखाद्या सामग्रीची वाहकता सुधारू इच्छित असल्यास आणि आपल्याला उच्च वाहकता मिळविण्यासाठी साहित्य निवडण्यासाठी सांगितले जाते फक्त गतिशीलतेच्या मूल्यांवर आधारित गॅलियम आर्सेनाइड ही निवड असेल कारण गॅलियम आर्सेनाइडचे सर्वोच्च मूल्य 8500 आहे जे सिलिकॉनच्या तुलनेत जवळजवळ 6 पट किंवा 7 पट जास्त आहे परंतु जर आपण सिग्मासाठी अभिव्यक्ती पाहिली तर ते केवळ गतिशीलतेवर अवलंबून नाही तर ते छिद्रांमधील इलेक्ट्रॉनच्या प्रमाणावर देखील अवलंबून असते तर पुढील गोष्ट म्हणजे आपण तापमानाचे कार्य म्हणून छिद्रांच्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनची गणना करणे तर शेवटच्या वर्गात आपण अवस्थांचा घनतेची संकल्पना आणि त्या दोन संकल्पनांना एकत्र ठेवणारी फर्मी ऊर्जा बघितली तर आपण असे म्हणू शकतो की वाहक बँडमधील अवस्थांचा घनतेच्या बँडच्या संपूर्ण रुंदीवर अविभाज्य आहे हे शब्दात मांडण्यासाठी त्याना gCB f dE असे म्हणूया जर आपल्याला कोणत्याही वेळेच्या तापमानामध्ये वाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या शोधायची असेल तर ते वाहक बँडमध्ये उपलब्ध असलेल्या अवस्थांच्या संख्येवर अवलंबून असते जी gCB आहे अवस्थांची घनता आणि संभाव्यता की त्या अवस्था इलेक्ट्रॉनने व्यापल्या आहेत जे f आहे जर आपण वाहक बँड पाहिले तर आपण आधी पाहिलेल्या वाहक बँडची रुंदी Ec पासून Ec χ पर्यंत जाते जेथे χ ही इलेक्ट्रॉनची अफिनिटी आहे हे Ec पासून Ec χ gCB वरून जाते जी अवस्थांची घनता आहे dE फर्मी ऊर्जा आहे आता आम्हाला अवस्थांचा घनतेची गणना करायची आहे आणि सिलिकॉन हे एक वास्तविक स्फटिक आहे परंतु आपण एकसमान संभाव्यतेसह घनच्या गृहितकाचा वापर करू शकतो जे आपण यापूर्वी घनतेच्या एकसंध क्षमतेच्या घनतेसाठी केले होते e हे 8π2 meh3 द्वारे दिले आहे जे वाहक बँडच्या वेळा E12 मध्ये इलेक्ट्रॉनचे प्रभावी वस्तुमान आहे तर ही अभिव्यक्ती आपण पूर्वी एकसमान संभाव्यता असलेल्या 3D घनसाठी पाहिली आणि सिलिकॉनच्या वाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉनसाठी अवस्थांची घनता शोधण्यासाठी आपण त्या अभिव्यक्तीचा वापर करू आपण फक्त वाहक बँड बघत असल्याने E येथे वाहक बँडच्या तळाशी लिहायला हवे तर आपण ही gCB अभिव्यक्ती सुधारू आणि 8π2 me32h3 असे लिहू आणि E च्या ऐवजी आपण ते 12 असे लिहू तर आपण वाहक बँडच्या तळाशी ऊर्जा लिहित आहोत तर f हे 11exp⁡kT आहे सहसा सिलिकॉनच्या बाबतीत आपण प्रत्यक्षात स्पष्टपणे हे दाखवू नंतर 12 वर इलेक्ट्रॉन व्होल्टचा क्रम असेल किंवा 0 5 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त पॉईंट असेल kT सहसा mevच्या क्रमाचा असतो आपण बोल्टझमँन कार्य म्हणून फर्मी कार्य असा अंदाज करू शकतो आणि हे exp⁡kT असे लिहू शकतो तर ही अभिव्यक्ती या अंदाजे आहे सिलिकॉन अर्धसंवाहकाच्या बाबतीत आपल्या मर्यादा आहेत जिथे बँडची रुंदी जी Ec ते Ec χ मध्ये एकत्रीकरणाच्या सुलभतेसाठी आहे आपण Ec χ संज्ञा अनंतासह बदलू शकतो हे देखील खरे आहे कारण आम्हाला आढळेल की बहुतेक इलेक्ट्रॉन वाहक बँडच्या तळाशी अगदी जवळ असतात तर आपण वाहक बँडचा वरचा भाग अनंत होण्यासाठी घेऊ शकतो आणि आपण नमुन्यामध्ये जास्त वेळ गमावणार नाही तर आपण Ec χ ला अनंतासह बदलू आता अभिव्यक्ती पुन्हा लिहूया जर आपण हे n पुन्हा लिहिले जे वाहक बँडमधील इलेक्ट्रॉनची संख्या तळापासून वाहक बँड Ec अनंत पर्यंत जाते अवस्थांची घनता फर्मी कार्य dE च्या पट असते जिथे अवस्थांची घनता ही me32 12 या अभिव्यक्तीने आणि f आपण बोल्टझमॅन अंदाज म्हणून वापरु आणि ते घातांक E EckT म्हणून लिहू आपण या अभिव्यक्तीमध्ये या दोघांना बदलू शकतो आणि एकत्रीकरण इंटिग्रेशन करू शकतो मी एकत्रीकरण इंटिग्रेशन स्पष्टपणे दर्शवणार नाही परंतु अंतिम निकाल लिहू जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला n हे Nc च्या बरोबरीने मिळते जे दिलेल्या तापमानाच्या वेळेस स्थिर असते जे exp⁡kT आहे Nc म्हणजेच 22πmekTh232 होय Nc या संज्ञेला वाहक बँड h मधील अवस्थांची प्रभावी घनता म्हणतात आपण इलेक्ट्रॉनसाठी जे काही डेरिवेशन केले आहे आपण व्हॅलेन्स बँडमधील छिद्रांसाठी तितकेच करू शकतो मी छिद्रांसाठी डेरिवेशन करणार नाही परंतु मी फक्त छिद्रांसाठी अभिव्यक्ती लिहू शकतो p जे व्हॅलेन्स बँडमधील छिद्रांचे प्रमाण Nv आहे जी स्थिरांक वेळexp⁡kT आहे Nv हे 2π mh आहे तर me ऐवजी ते mhkTh232 आहे व्हॅलेन्स बँड h मधील अवस्थांची ही प्रभावी घनता आहे तर आपल्याकडे दोन अभिव्यक्ती आहेत एक इलेक्ट्रॉनसाठी आणि एक छिद्रांसाठी या अभिव्यक्ती एक इलेक्ट्रॉनसाठी आणि एक छिद्रांसाठी आपल्याला वाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉनचे प्रमाण देते आणि अर्धसंवाहकाच्या व्हॅलन्स बँडमधील छिद्र हे तापमानाचे कार्य करत असते मी फक्त त्या दोन अभिव्यक्तींना पुन्हा लिहितो हे Nc घातांक आणि p हे Nv exp⁡kT आहे आपण बँड आकृतीमध्ये Ec आणि Ev ची स्थिती चिन्हांकित करू शकतो म्हणून जर आपण हे काढले तर आपल्याकडे व्हॅलेन्स बँड आहे व्हॅलेन्स बँडचा आधार शून्य म्हणून मांडला आहे व्हॅलेन्स बँडचा वरचा भाग Ev आहे जेव्हा आपल्याकडे वाहक बँड असेल वाहक बँडचा आधार Ec असेल वाहक बँडचा शीर्ष Ec χ असेल आणि त्यातील फरक व्हॅलेन्स बँड आणि वाहक बँड हे बँड अंतर आहे तर आपली अभिव्यक्ती अशी आहे आपल्याला ही सर्व मूल्ये Nc Nv Ec Ev माहित आहेत आपण छिद्रांमधील इलेक्ट्रॉनच्या प्रमाणाची गणना करू शकतो जर आपण या अभिव्यक्तींकडे पाहिले तर फर्मी ऊर्जा संज्ञा Ef आहे परंतु फर्मी ऊर्जा कुठे आहे हे चिन्हांकित केलेले नाही म्हणून जर आपल्याला e f कुठे आहे हे माहित नसेल तर आपण n आणि p ची गणना करू शकणार नाही तर आपण पुढे जाऊ आणि Ef काढून टाकू जेथे n आणि p एकत्र गुणाकार होतो जर आपण तसे केले तर n p हे Nc Nvexp⁡kT असेल मी या दोघांना मिळून गुणाकार केले आहे Ec Ev जर आपण या बँड आकृतीवरून पाहिले तर हे पूर्ण Ec आहे ही Ev आहे तर Ec Ev म्हणजेच बँड अंतर आहे मी हे Nc Nvexp⁡kT असे बदलू शकतो आंतरिक अर्धसंवाहकाच्या बाबतीत इलेक्ट्रॉन तयार होतात कारण ते व्हॅलेन्स बँडपासून वाहक बँडपर्यंत उत्साहित असतात आणि जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉन तयार होतो तेव्हा एक छिद्र देखील तयार होते तर आंतरिक अर्धसंवाहकांच्या बाबतीत n जे इलेक्ट्रॉनचे प्रमाण आहे जे p इतके आहे जे प्रमाण छिद्र आहे आणि हे सहसा ni म्हणून दर्शविले जाते ni ला आंतरिक वाहक प्रमाण म्हणतात जर आपण n p या वस्तुस्थितीचा वापर केला तर अंतर्गत सेमीकंडक्टरसाठी n p ni असते जेव्हा आपण अभिव्यक्ती पुन्हा लिहू शकतो n p म्हणजे ni2 होय जे आंतरिक वाहक प्रमाणाचे वर्ग आहे जे Nc Nvexp⁡kT आहे आणि नंतर वर्गमूळ घेतल्याने आपल्याला ni NcNvexp⁡2kT मिळते ही वाहक एकाग्रतेसाठी अभिव्यक्ती आहे तर आंतरिक अर्धसंवाहकात इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचे प्रमाण हे तपमानाचे कार्य असते आपण पाहिले की वाहकताचे समीकरण म्हणजे n e μe p e μh होय आंतरिक अर्धचालक बाबतीत n p ni आहे तर आपण ही संज्ञा बाहेर घेऊ शकतो ni e μe हे μh पेक्षा जास्त आहे तर वाहकता गतिशीलतेच्या बेरीजवर किंवा इलेक्ट्रॉन आणि संपूर्ण आंतरिक अर्धवाहकाच्या बाबतीत संपूर्णपणे अवलंबून असते तर इथेच आपण आज थांबू पुढील वर्गामध्ये आपण आंतरिक वाहक प्रमाण आणि सिलिकॉनसाठी वाहकता या मूल्यांची गणना करून प्रारंभ करू जेव्हा आपण पाहतो सामग्री बदलल्यामुळे ही मूल्ये कशी बदलतील मग आपण तिथून पुढे जाऊ